आजचे व्याख्यान हे मुळात मागील व्याख्यानाचा पुढील भाग आहे मागील व्याख्यानात आपण बोल्ट जोडणी वापरून बॅटन प्रणालीच्या रचनेचे एक उदाहरण पाहिले आहे आता तेच उदाहरण वेल्ड जोडणी वापरून केले जाईल वेल्ड जोडणीच्या बाबतीत बॅटनची खोली कशी बदलणार आहे हे दर्शविले जाईल आणि नंतर वेल्डची लांबी आणि वितरण कसे केले जाईल आणि वेल्डचा आकार कसा प्राप्त केला जाईल या गोष्टींची चर्चा या उदाहरणाद्वारे केली जाईल तर पहिला भाग मी खूप लवकर पार करेन आणि मागील व्याख्यानात जे काही आहे त्याची पुनरावृत्ती मी पटकन करेन आणि नंतर वेल्ड जोडणीचा भाग मी मागील व्याख्यानात चर्चा केलेली आहे तर उदाहरण तेच आहे की 10 मीटर लांबीचा बॅटन स्तंभ 1150 किलो न्यूटनचा घटक भार वाहून नेत आहे स्तंभ स्थितीत मर्यादित आहे परंतु दोन्ही टोकांच्या दिशेने नाही एकामागून एक जोडले जातात चॅनेल विभागांचा वापर करून तयार केलेल्या स्तंभाची रचना करा हे सामान्य आहेत आणि आता वेल्ड जोडणी वापरून बॅटन प्लेट्सची रचना करतात तर या भागाकडे येण्यापूर्वी मी पटकन बॅटन प्लेट्सच्या रचनेचा अभ्यास करेन कारण बॅटन प्लेट्सच्या रचनेत काही परिमाणे बदलली जातील जी दिसेल आणि मग आपण यावर येऊ तर खूप लवकर जर आपण त्यातून गेलो तर आपल्याला दिसेल की लांबी समान आहे की 10000 मिलिमीटर लोड 1150 किलो न्यूटन आहे तर आवश्यक क्षेत्रफळ आपण विशिष्ट रचना कॉम्प्रेसिव स्ट्रेस गृहीत धरून शोधू शकतो जो 125 MPa आहे मग हे क्षेत्र साध्य करण्यासाठी आपण ISMC 350 वापरून पाहू शकतो ज्याचे संबंधित गुणधर्म दिले आहेत जे आपण आधीच्या वर्गात चर्चा केल्याप्रमाणेच आहेत आता प्रदान केलेले क्षेत्र हे आहे आणि L बाय Rz आपण शोधू शकतो आणि बॅटन ठीक आहे की नाही या बाबतीत 10 टक्के अधिक असलेली प्रभावी कोमलता आपण तपासू शकतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रभावी कोमलता 80 53आहे जे 180 पेक्षा कमी आहे तर हे ठीक आहे आणि या स्लेंडरनेस रेशोसाठी आणि Fy 250 ग्रेड स्टीलसाठी आपण FCD मूल्य शोधू शकतो तर तुम्हाला FCD मूल्य 135 आणि परिणामी भार वाहून नेण्याची क्षमता आपल्याला 1451 किलो न्यूटन म्हणून आढळू शकते जी 1200 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर आपण निवडलेला विभाग जो काही निवडला आहे तो ठीक आहे आता आपल्याला दोन चॅनेल मधील अंतर शोधायचे आहे म्हणून जर आपण परत परत दोन मार्ग प्रदान केले तर आपल्याला अंतर अशा प्रकारे प्रदान करावे लागेल की y y दिशेने जडत्वाचा मोमेंट आणि z z दिशेने जडत्वाचा मोमेंट समान होईल तर याची बरोबरी करून मी अंतर 218 म्हणून शोधू शकतो तर आपण अंतर 220 मिमी प्रदान केले आहे म्हणून एकदा अंतर निश्चित झाले की आता आपण बॅटनच्या रचनेसाठी जाऊ शकतो तर कलम 7 3 नुसार आपण दोन बॅटनमधील अंतर शोधू शकतो जे C C आपण या अटीवरून शोधू शकतो की C भागिले r y y हे 0 7 लॅम्बडा पेक्षा कमी असावे 1595 मिलिमीटर आणि 50 मिमीपेक्षा कमी असलेल्या C बाय ryy पासून आपण 1415 मिलिमीटर शोधू शकतो तर आपण ह्यापैकी कमी प्रदान करू शकतो तर आपण असे गृहीत धरू शकतो की बॅटनचे अंतर 1400 मिमी आहे बरोबर तर आता आपण बॅटनचे परिमाण शोधण्यासाठी जाऊ तर कलम 7 3 नुसार एन बॅटनसाठी आपण एकूण खोली शोधू शकतो कारण ही 220 अधिक 2 गुणिले Cyy म्हणजे 270 मिमी बरोबर आहे तर एकूण सखोलता आपण शोधू शकलो लक्षात ठेवा की बोल्ट मेंबर च्या बाबतीत म्हणजे बोल्ट जोडणी आपल्याला प्रभावी खोलीपासून एकूण खोली शोधावी लागेल तर इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजे एक्स्ट्रीम दरम्यानचे अंतर म्हणजे एक्स्ट्रीम बोल्टमधील सेंटर ते सेंटरचे अंतर बरोबर अधिक 2e हे एकूण डेप्थच्या बरोबरीचे आहे परंतु वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपल्याला याची आवश्यकता नाही म्हणजे एकूण डेप्थ आणि इफेक्टिव्ह डेप्थ समान असेल कारण तेथे नाही तर येथे एकूण खोली 270 होत आहे जर तुम्हाला पूर्वीचे प्रकरण आठवत असेल तर ते खूप जास्त होते आणि एकूण खोली जास्त होती तर एकूण खोली कमी आहे म्हणून कमी आहे त्यामुळे आवश्यक जाडीही कमी होत आहे तर 220 भागिले 50 म्हणजे 4 4 तर आपण 6 मिमी प्रदान करू शकतो बरोबर त्याचप्रमाणे बोल्ट जोडणीच्या तुलनेत बॅटनची खोली आणि बॅटनची जाडी बदलण्यात आली आहे आता समजा हा एक स्तंभ विभाग आहे आणि आपण येथे बॅटन पुरवत आहोत असे काही विशिष्ट बॅटन पुरवत आहोत असे समजा आता आपण परस्पर व्याप्ती प्रदान करूया तर हे ओव्हरलॅपिंग अंतर आहे बरोबर हे d आहे आता हे ओव्हरलॅपिंग अंतर आपण असे गृहीत धरू शकतो की आपण फ्लॅंजवर बॅटनचे 70 मिमी ओव्हरलॅप प्रदान करीत आहोत ठीक आहे आणि या ओव्हरलॅपिंगमध्ये आपल्याला हे तपासावे लागेल की ओव्हरलॅप 4 टी पेक्षा जास्त असावा म्हणजे 24 4 गुणिले t म्हणजे 6 मिमी येथे t 6 मिमी होता म्हणून आपण 24 मिमीचा विचार केला आहे तर बॅटनची लांबी आता 220 अधिक 2 गुणिले 70 होईल 220 हे दोन चॅनेल विभागांमधील अंतर आहे तर हे 360 होत आहे तर बॅटन प्लेटचा आकार 360 बाय 270 बाय 6 होतो आता बोल्ट जोडणीच्या तुलनेत आपण पाहू शकतो की लांबीची खोली आणि जाडीच्या बाबतीत बॅटनचा आकार खूपच कमी होत आहे तीन गोष्टी कमी होत आहेत त्यामुळे जेव्हा आपण बॅटन मेंबर ला वेल्ड जोडणी देणार असतो तेव्हा आर्थिक दृष्टिकोनातूनआपण वेल्ड जोडणीसाठी कमी किंमत मिळवू शकतो आता इंटरमीडिएट बॅटनच्या बाबतीत आपण याचा अर्थ असा करू की आपण 220 चा तीन चतुर्थांश अधिक 2 गुणिले C y y याचा विचार करू तर ते 201 6 होत आहे जे 200 पेक्षा जास्त आहे तर आपण असे म्हणू शकतो की एकूण अंतर 20220 मिमी आहे तर या प्रकरणात बॅटनच्या डायमेन्शन चे तपशील असे असतील की 360 बाय 220 बाय 6 म्हणजे आपण समान जाडी ठेवत आहोतकारण एकूण खोली तितकी बदलत नाही आणि लांबी देखील समान ठेवत आहे फक्त एकूण खोली आपण कमी केली आहे बरोबर आता डिझाइन फोर्सेस तर आपण येथे आधी गणना केल्याप्रमाणे डिझाइन फोर्से देखील आपल्याला 2 5um सारखीच परिमाण मिळेल कॉम्प्रेसिव्ह फोर्स च्या 5 टक्के डिझाइन फोर्स असेल तर आडव्या शिअर 28750 न्यूटन मिळेल आता लाँजिट्युडिनल शिअर आपण या सूत्रावरून मिळवू शकतो जे V c भागिले Ns आहे जेथे c हे बॅटनमधील अंतराच्या बरोबरीचे आहे जे 1400 मिमी आहे जे आपण आधी मोजले आहे या ठिकाणी बॅटनच्या समांतर प्रतलांची संख्या 2 आहे आणि s हे पोल बोल्ट किंवा वेल्ड गटाच्या केंद्रबिंदूमधील किमान ट्रान्सवर्स अंतर आहे जे 220 अधिक 2 गुणिले 50 आहे तर आपल्याकडे हे आहे की आपण 320 चा विचार केला आहे ठीक आहे तर VL आपणVc भागिले Ns म्हणून विचारात घेऊ शकतो 62891 आणि मोमेन्ट देखील आपण Vc भागिले 2 N शोधू शकतो तर 10 06 गुणिले 10 चा घातांक 6 न्यूटन मिलिमीटर तर हे तेच आहे जे आपण बोल्ट जोडणीच्या बाबतीत मोजले आता आपण तपासू तर हे देखील तपासताना आपण पाहू शकतो की शियर स्ट्रेस येत आहे शियर फोर्स भागिले क्रॉस सेक्शनल क्षेत्र 270 भागिले 6 तर हे येत आहे 38 82 MPa जे 131 22 पेक्षा कमी आहे तर ते ठीक आहे त्याचप्रमाणे बेंडिंग स्ट्रेस आपल्याला 6 मिमी बाय 3 D स्क्वेअर मिळत आहे जो 138 MPa आहे आणि परमिसिबल 227MPa आहे तर ते समान आहे आणि त्याचप्रमाणे मध्यवर्ती बॅटनसाठी आपल्याला तपासावे लागेल तर इंटरमिजिएट बॅटनसाठी स्ट्रेस शीअर स्ट्रेस 47 येत आहे जो 131 पेक्षा कमी आहे आणि बेंडिंग स्ट्रेस 207 येत आहे जो 227 पेक्षा कमी आहे तर ठीक आहे तर तणावाच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बॅटन आणि अंतिम बॅटन ठीक आहेत आता आपण जोडणी करू आपण जोडणीच्या रचनेसाठी जाऊ ठीक आहे तर जर आपण जोडणी केली तर आपल्याला दिसेल की हा स्तंभ मेंबर आहे जिथे 70 मिमी लांबी ओव्हरलॅप्ड आहे आणि आपण सर्व 4 बाजूंनी वेल्ड जोडणी प्रदान करीत आहोत सर्व 4 बाजूंनी वेल्ड जोडणी तर आता मला I zz आणि I yy बरोबर शोधायचे आहे येथे मी सर्व 4 बाजूंनी प्रदान केल्याप्रमाणे CG अंतर या लांबीच्या मध्यभागी असेल आणि ही लांबी बरोबर असेल तर I zz जर मला आढळले की I zz हे 70 गुणिले t क्यूब भागिले 12 अधिक 70 t गुणिलेहे मूल्य 220 गुणिले 2 संपूर्ण वर्ग गुणिले 22 बाजू आहे तर 70 गुणिले t क्यूब भागिले 12 अधिक 7 अधिक आर वर्ग गुणिले 2 अधिक टी गुणिले 220 क्यूब भागिले 12 गुणिले 2 ठीक आहे आता मी या मूल्याकडे दुर्लक्ष करू शकतो की tक्यूब खूपच कमी असेल t म्हणजे वेल्डच्या थ्रोटची जाडी येथे t ही वेल्डच्या थ्रोट ची जाडी आहे तर जर मी या मूल्याकडे दुर्लक्ष केले कारण ते नगण्य आहे तर मी I zz चे मूल्य 346 87 गुणिले 10 चा घातांक 4t मिलिमीटर चा घातांक 4 त्याचप्रमाणे I yy मूल्य देखील मोजले जाऊ शकते तर I yy मूल्य 2 गुणिले t गुणिले 70 क्यूब भागिले 12 अधिक 220 गुणिले t क्यूब भागिले 12 अधिक 220 गुणिलेt गुणिले 70 भागिले 2 पूर्ण वर्ग गुणिले 2 असेल बरोबर तर t गुणिले 70 क्यूब भागिले 12 म्हणजे Iyy मी याचा विचार करीत आहे तर t गुणिले 70 क्यूब भागिले 12 हे एक अधिक 220 गुणिले t क्यूब भागिले 12 हे एक अधिक a r वर्ग आहे आणि गुणिले 2 कारण 2 बाजूंनी बरोबर आहे तर पुन्हा येथेही मी या मूल्याकडे दुर्लक्ष करू शकतो कारण थ्रोटची जाडी t इतर डायमेन्शन च्या तुलनेत खूपच कमी आहे तर I yy मूल्य 59 62 गुणिले 10 चा घातांक 4t मिलिमीटर म्हणून मोजले जाऊ शकते तर I yy मूल्य आपण अशा प्रकारे मोजले आहे आता वेल्डच्या टोकाला स्ट्रेस विकसित होतो हे शोधण्यासाठी मला त्रिज्येतील अंतर r शोधावे लागेल तर तो r 220 भागिले 2 पूर्ण वर्ग अधिक 70 भागिले 2 पूर्ण वर्ग होईल कारण जर मी पाहिले तर r कोपऱ्यात असेल तर हा कोणताही कोपरा आहे कारण सर्व कोपरे समान असतील तर हे 70 आहे आणि हे 110 आहे बरोबर तर हे 115 होत आहे माफ करा हे 35 70 भागिले 2 आहे तर 35 आणि हे 110 आहे तर हे 115 43 मिलीमीटर होईल आणि कॉस थीटा 35 भागिले 115 43 होईल जर हा थीटा असेल तर कॉस थीटा हा 0 3 होत आहे तर आता थेट शिअर स्ट्रेस समजा मी कलम 10 9 नुसार सिग्मा s म्हणतो तर ते शियर फोर्स 62891 असेल जे आपण वेल्ड क्षेत्राच्या क्रॉस सेक्शनल क्षेत्राद्वारे आधी मोजले आहे तर ते 2 गुणिले 70 अधिक 2 गुणिले 2 गुणिले 20 गुणिले t असेल तर हे 108 43 भागिले t न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग होत आहे आता शिअर स्ट्रेस म्हणतात सिग्मा b I शोधू शकतो तर ते m 10 06 गुणिले 10 भागिले m भागिले I p I p गुणिले r ठीक आहे तर येथे I p बरोबर I z z अधिक I y y बरोबर असेल

तर I z z हे 346 87 गुणिले 10 घातांक 40 अधिक I y y 59 62 गुणिले 10 चा घातांक 4 तर हे 406 49 गुणिले 10 चा घातांक 4 गुणिले t मिलिमीटर म्हणून जडत्वाचे पोलर मोमेंट म्हणून I p होत आहे t मिलिमीटर गुणिले 4 बरोबर म्हणून मी या समीकरणातून सिग्मा b चे मूल्य शोधू शकतो तर जर मी हे समीकरण ठेवले तरबेंडिंग च्या मोमेंट मुळे शिअर स्ट्रेस 10 06 गुणिले 10 चा घातांक 6 गुणिले r हे 115 43 आहे ज्याची आपण गणना केली आहे की वेल्डचे कमाल अंतर भागिले I p हे 406 49 गुणिले 10 चा घातांक 4 गुणिले t तर हे 285 67 बाय t न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग होत आहे तर आता कंबाइंड स्ट्रेस मला शोधायचा आहे आता जर मी पाहिले तर मी या टप्प्यावर शियर स्ट्रेस सिग्मा आणि बेंडिंग स्ट्रेस सिग्माची गणना केली आहे तर मला कंबाइंड स्ट्रेस शोधावा लागेल तर हे अगदी माफ करा असे नाही की हे यासारखे लंब असेल जे मी पुन्हा एकदा काढत आहे असे म्हणा की हे वेल्ड कनेक्शन आहे आणि हे cg आहे तर हा बेंडिंग स्ट्रेस असेल आणि हा शिअर स्ट्रेस असेल आता हा थीटा आहे तर हा थीटा असेल तर कंबाइंड स्ट्रेस हा सिग्मा आर असेल बरोबर तर सिग्मा r मी सिग्मा a स्क्वेअर अधिक सिग्मा b स्क्वेअर अधिक 2 सिग्मा r सिग्मा b कॉस थीटा म्हणून शोधू शकतो तर जर मी 108 43 हे मूल्य ठेवले तर बाय t अधिक 285 67 बाय टी अधिक 2 गुणिले 108 43 गुणिले 285 67 भागिले t वर्ग गुणिले 0 तर जर मी गणना केली तर मला मूल्य 334 59 बाय t न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग बरोबर तर त्याला कंबाइंड स्ट्रेस असे म्हणतात की परिणामी स्ट्रेस सिग्मा rआपल्याला 334 59 बाय t जे Fu बाय रूट 3 गॅमा mw पेक्षा कमी असावे आणि जर मी शॉप वेल्ड वापरल्यास हे मूल्य 310 बाय रूट 3 गुणिले 1 25 गॅमा mw 189 4 तर यावरून मी 1 77 मिलिमीटर म्हणून t शोधू शकतो बरोबर तर t म्हणून 1 7वेल्डचा आकार मी वेल्डचा आकार शोधू शकतो तर वेल्डचा आकार 1 77 बाय 0 7 ठीक आहे तर ते सुमारे 3 आहे तर मी वेल्डचा 5 मिमी आकार देऊ शकतो तर वेल्डचा सरासरी आकार 5 मिमी वेल्ड म्हणून S प्रदान करा तर अशा प्रकारे मी वेल्डच्या आकाराची गणना करू शकतो आता मी याचा अर्थ असा करू शकतो की मी तपशीलवार रचना म्हणजे रचनाची आकृती अशा प्रकारे पाहणार आहे तर येथे जर तुम्हाला 2 चॅनेल च्या विभागामधील अंतर दिसले तर आधी 220 चॅनेल चा आकार निश्चित केला गेला होता आता वेल्ड विभागासाठी आपण वेल्डचा 5 मिमी वेल्ड आकार 5 मिमी म्हणून वापरत आहोत आणि हे ओव्हरलॅपिंग अंतर आहे जे 70 मिमी आहे आणि एंड बॅटनचा आकार 360 बाय 270 बाय 6 मिमी आहे आणि मध्यवर्ती आकार 360 बाय 220 बाय 6 मिमी आहे आणि 2 बॅटनमधील अंतर 1400 मिमी आहे बरोबर तर आणि आपण 4 बाजूंचे वेल्डिंग प्रदान करीत आहोत आणि ओव्हरलॅपिंग 70 मिमी आहे तर या उदाहरणावरून आपण जे पाहिले आहे ते असे आहे की वेल्ड जोडण्यांच्या बाबतीत आपल्याला विशिष्ट किमान ओव्हरलॅपिंग अंतर राखावे लागेल आणि एकदा ओव्हरलॅपिंग अंतर निश्चित केले गेले की त्या आधारे आपल्याला वेल्ड जोडण्यांचा जडत्वाचा मोमेंट काय आहे हे शोधावे लागेल मग मी जडत्वाचा पोलर मोमेंट शोधू शकेन मी एक्स्ट्रिम वेल्डचे अंतर आणि वेल्ड गटाच्या cg पासून त्याचा इन्क्लिनेशन कोन शोधू शकेन त्यानंतर मी त्या वेल्डचा शियर स्ट्रेस आणि त्या बिंदूचा बेंडिंग स्ट्रेस शोधू शकेन एकदा मला शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस आला की मी परिणामी ताण शोधू शकतो आणि परिणामी ताण वेल्डच्या सामर्थ्यापेक्षा कमी असावा तर त्यातून मी वेल्डची जाडी शोधू शकतो आणि मग मी वेल्डचा आकार शोधू शकतो तर त्या विशिष्ट ओव्हरलॅपिंग साठी आणि वेल्डच्या त्या विशिष्ट व्यवस्थेसाठी आकार मोजला जातो आता जर मी वेल्डची व्यवस्था बदलली तर आकार वेगळा असू शकतो तर माझ्या पसंतीनुसार मी वेल्डच्या आकारानुसार जे काही विचारात घेईन ते मी तयार करेन आणि ते बरोबर येईल तर बोल्ट जोडणीचा विचार करून वेल्ड जोडणीचा विचार करून बॅटन प्रणालीच्या रचनेबद्दल हे सर्व आहे ज्याची मी आधीच्या व्याख्यानात चर्चा केली आहे